या सेशन मध्ये आपले स्वागत आहे आपण येथे पाथ टेस्टिंग बद्दल चर्चा करूया पाथ टेस्टमध्ये आपण टेस्ट केसेस डिझाइन करतो किंवा आपल्याला पाथ कव्हरेज साध्य करण्यासाठी टेस्ट केसेसची आवश्यकता असते आपण टेस्ट केसेस अशा प्रकारे डिझाइन करतो की पाथ कव्हरेज साध्य होते परंतु त्या टेस्ट केसेसची डिझाईन करणे नेहमीच शक्य नसते आपण ते असे का हे पाहू परंतु कमीतकमी आपल्याकडे टेस्ट केसेस असली पाहिजे जी रॅन्डमली इनपुट असू शकतात आपल्याला हे आवश्यक आहे की ते रॅन्डमली इनपुट नंबर आवश्यक पाथ कव्हरेज साध्य करतील तर पाथ कव्हरेजची व्याख्या काय आहे पाथ कव्हरेजची व्याख्या अशी आहे की प्रोग्राममधील सर्व लिनिअर इंडिपेंडन्ट पाथ एक्झेक्युट केले जातात आणि प्रोग्रामद्वारे आपल्याला एक युनिट म्हणजेच एक युनिट फंक्शन मिळते तर फंक्शनमध्ये सर्व लिनिअरली इंडिपेंडन्ट पाथ कव्हरेज साध्य करण्यासाठी टेस्ट केसेसद्वारे एक्झेक्युट केले जातात परंतु नंतर ते आपल्याला लिनिअरली इंडिपेंडन्ट पाथ काय आहेत या प्रश्नावर आणतात लिनिअरली इंडिपेंडन्ट पाथ प्रोग्रामच्या कंट्रोल फ्लोव ग्राफ वर डिफाइन केले जातात आणि कंट्रोल फ्लोव ग्राफ ज्याप्रमाणे आपण शेवटच्या सत्रात चर्चा केली त्याप्रमाणे तो प्रोग्रामचा ग्राफ रिप्रेझेंटेशन आहे जेथे प्रोग्रामची स्टेटमेंट्स या ग्राफ चे नोड्स आहेत आणि तो प्रोग्रामद्वारे त्या क्रमाने कंट्रोल फ्लोव होतो किंवा सिक्वेन्स ला रिप्रेझेन्ट करतो ज्यामध्ये स्टेटमेंट एक्झेक्युट केली जातात क्षुल्लक प्रोग्रामसाठी जिथे फक्त कंट्रोल लिनिअरली ट्रान्सफर होते तेथे ब्रॅंचेस नसतात तो फक्त एक लिनिअरली ग्राफ असेल तर रिऍलिस्टिक प्रोग्राममध्ये तो एक कॉम्प्लिकेटेड ग्राफ असेल आणि आपल्याला प्रोग्रामसाठी कंट्रोल फ्लोव ग्राफ काढायचा आहे जेणेकरुन आपण हे डिफाइन करू शकू की लिनिअरली इंडिपेंडन्ट पाथ काय आहेत आणि पाथ टेस्ट म्हणजे काय हे समजण्यासाठी त्यांना आवश्यक असलेले कव्हरेज काय असते तर प्रोग्रामसाठी कंट्रोल फ्लो ग्राफ कसा काढायचा ते पाहूया पहिली गोष्ट अशी आहे की आपल्याला प्रोग्राममधील सर्व स्टेटमेंटचे सर्व नोडला नंबर द्यावे लागतील आणि आपल्याला प्रत्येक प्रोग्रामसाठी ग्राफ मध्ये एक नोड काढावा लागेल आणि आपल्याला एका नोडमधून दुसर्या नोडमध्ये कंट्रोल चे ट्रान्सफर करणे शक्य आहे का ते पहावे लागेल यानंतर आपण एक एज काढू या तर या प्रोग्रामसाठी त्याचा वापर करून आपल्याकडे असा एक ग्राफ असेल परंतु यानंतर आपण एक आर्बिट्ररी प्रोग्राम साठी सिस्टिमॅटिक टेक्निक बद्दल चर्चा करूया त्यासाठी आपण CFG कसा काढू शकतो आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे की प्रत्येक स्ट्रक्चर्ड प्रोग्राममध्ये तीन प्रकारची स्टेटमेंट्स असतात जेव्हा एक स्टेटमेंट हे पुढील स्टेटमेंट नंतर एक्झेक्युट होते तेव्हा ते सिक्वेन्स टाईप ऑफ स्टेटमेंट असते सिलेक्शन टाईप ऑफ स्टेटमेंट म्हणजे जेथे if then else switch हे प्रकार आहेत तर while do while ही सिलेक्शन स्टेटमेंट असणारी स्टेटमेंट ईटरेशन टाईप मध्ये येतात म्हणून जर आपण या प्रकारच्या स्टेटमेंट शी संबंधित एजेस काढू शकलो तर CFG मध्ये आवश्यक असलेल्या अशा प्रकारच्या स्टेटमेंट साठी कंट्रोल फ्लोव ग्राफ काढावा लागेल मग हे आपण प्रोग्रामद्वारे पाहू शकतो की प्रत्येक विधानासाठी आपण CFG काढण्यास असा कोणताही आर्बिट्ररी प्रोग्राम दिल्यास एजेस काढणे सोपे आहे आता हा सर्वात सोपा सिक्वेन्स पाहू येथे a5 आहे हे एक्झेक्युट होताना पुढील स्टेटमेंट हे सिक्वेन्स टाईप चे सर्वात सोपे स्टेटमेंट आहे म्हणून पहिले पूर्ण होताच b एक्झेक्युट होते तर येथे कोणताही संकोच आणि संदिग्धता नाही आपण फक्त 1 ते 2 पर्यंत एक एज काढतो आता सिलेक्शन करणे देखील येथे कठीण नाही जर a हा b पेक्षा मोठे असल्यास c3 नाहीतर c5 आहे आणि हे सिलेक्शन नंतरचे स्टेटमेंट हे सिक्वेन्स टाईप चे स्टेटमेंट आहे तर स्टेटमेंट चा सिक्वेन्स टाईप देखील 1 पासून अतिशय इंटुईटीव्ह आहे याठिकाणी कंट्रोल हा एकतर 2 किंवा 3 वर ट्रान्सफर होतो आणि 2 किंवा 3 पूर्ण होताच कंट्रोल हा पुढील स्टेटमेंट कडे जातो म्हणून सिलेक्शन स्टेटमेंट हे अगदी इंटुईटीव्ह आहे की आपण त्याच्याशी संबंधित CFG सहज काढू शकतो परंतु हे थोडेसे कॉम्प्लिकेटेड आहे किंवा याला थोडेसे समजून घेणे आवश्यक आहे ते म्हणजे ईटरेशन होय तर आपल्याकडे लूपमध्ये काही कंडिशन आणि दोन स्टेटमेंट आणि नंतर एक सीक्वेंस स्टेटमेंट आहे तर आपण त्याला 1 2 3 4 नंबर दिले आहेत आणि कंट्रोल हा 1 मधून 2 2 ते 3 पर्यंत येऊ शकतो म्हणून एक्स्प्रेशन चे मूल्यमापन करताना म्हणजेच ते ट्रू झाले तर तो कंट्रोल 1 ते 2 नंतर 2 वर नंतर 3 पर्यंत येतो परंतु येथे हे ऑब्झरव्हेशन करणे महत्त्वाचे आहे की 3 पासून कंट्रोल 4 वर येत नाही लूप एक्स्प्रेशन चे मूल्यमापन केले जाते तर 3 नंतर आपण ही एज काढली आहे जेणेकरून ईटरेशन च्या शेवटी लूप एक्स्प्रेशन चे मूल्यमापन केले जाईल आणि जर लूप एक्स्प्रेशन फॉल्स ठरली तर कंट्रोल हा पुढील स्टेटमेंट कडे ट्रान्सफर होईल त्यामुळे अनेकजण ही चूक करतात की ते 3 ते 4 कंट्रोल ट्रान्सफर ड्रॉ करतात पण 3 ते 4 कंट्रोल ट्रान्सफर होत नाही हे ड्रॉ करू नये तर नेहमी 3 मधून लूप एक्स्प्रेशन चे मूल्यमापन केले जाते आणि एकदा लूप एक्स्प्रेशन चे मूल्यमापन झाले आणि जर ते फॉल्स असे आले तर एज येथे 4 वर काढली जाईल आणि कंट्रोल फ्लोव ग्राफमध्ये आपण त्या कंडिशन्स लिहित नाही ज्याचे मूल्यमापन ट्रू किंवा हे आहे आपण फ्लो चार्टवर असे करतो असे फॉल्स मूल्यमापन देऊ शकते परंतु CFG मध्ये जोपर्यंत कंट्रोल एका नोडमधून दुसर्या नोडमध्ये ट्रान्स्फर होतो तोपर्यंत आपण एज काढतो आता आपण पाथ ची व्याख्या पाहूया पाथ हा एक नोड आहे आणि कंट्रोल फ्लोव ग्राफ मध्ये स्टार्ट नोडपासून टर्मिनल नोडपर्यंतचा एज हा एक पाथ आहे तर प्रोग्रॅममधील स्टार्ट नोडपासून टर्मिनल नोडपर्यंत सुरू होणाऱ्या नोड एज पेअर चा हा कोणताही सिक्वेन्स आहे त्याला पाथ असे म्हणतात आणि हे देखील लक्षात ठेवा की अशा नाराजी आणि एक्झिट मुळे प्रोग्राममध्ये अनेक टर्मिनल नोड्स असू शकतात तर एक गोष्ट अशी आहे की लूपच्या प्रेझेन्स मध्ये पाथ ची संख्या खूप मोठी होऊ शकते कारण आपण चर्चा केलेल्या प्रोग्रामसाठी स्टार्ट नोडपासून एंड नोडपर्यंत नोड्सचा येथे कोणताही सिक्वेन्स आहे हे इटरेशन आपण पाहूया तर 1 4 हा पाथ 1 2 3 4 असा पाथ असेल 1 2 3 1 2 3 4 हा पाथ 1 2 3 1 2 3 असेल 1 2 3 आणि 4 हा एक पाथ असेल त्यामुळे तेथे लूपच्या प्रत्येक इटरेशन साठी एक नवीन पाथ असेल आणि जर तुम्हाला लूपमधील सर्व पाथ ची आवश्यकता असेल तर आपण एक्झेक्युट केलेल्या टेस्ट केसेसची संख्या मोठी असेल आणि कोणत्याही प्रॅक्टिकल प्रोग्रामसाठी आपण सर्व पाथ टेस्ट पूर्ण करू शकत नाही हे अव्यवहार्य आहे आणि त्या कारणास्तव आपल्याला लिनिअरली इंडिपेंडन्ट पाथ ची ही कल्पना डिफाइन करणे आवश्यक आहे त्यामुळे जे सर्व पाथ टेस्ट म्हणून टेस्टद्वारे जवळजवळ एज साध्य करेल परंतु टेस्ट केसेसची मॅनेजेबल संख्या आवश्यक असेल तर आपण एक लिनिअरली इंडिपेंडन्ट सेटअप पाथ काय आहे ते पाहूया आणि नंतर आपल्याला या लिनिअरली इंडिपेंडन्ट सेटअप पाथ चे कव्हरेज आवश्यक असेल तर जर आपल्याकडे p 1 ते p n असेल तर हा एक पाथ आहे मग आपण म्हणतो की p हे p1 ते pn या पाथ चे लिनिअरली कॉम्बिनेशन आहे जर आपल्याकडे इंटीजर असतील तर 1 ते p i a i चे p i हे लिनिअरली कॉम्बिनेशन असेल तर याचा परिणाम हा p पाथ मध्ये होईल म्हणजे हा पाथ नोड्स आणि एजेस चा सेट म्हणून दर्शविला जाईल म्हणून जर हा एक पाथ हा दोन पाथ ची ऍडिशन असेल तर तो एक लिनिअरली इंडिपेंडन्ट पाथ नाही तर सेट मधील इतर पाथ च्या लिनिअरली कॉम्बिनेशन सह कोणताही पाथ सेट केलेला नसल्यास पाथचा सेट लिनिअरली इंडिपेंडन्ट असतो दुसर्या शब्दांत आपण असे म्हणतो की प्रत्येक पाथ एका लिनिअरली इंडिपेंडन्ट पाथ च्या सेट मध्ये किमान एक एज आहे जो सेट मधील इतर पाथच्या लिनिअरली कॉम्बिनेशन ने मिळवता येत नाही तर कोणताही पाथ एका लिनिअरली इंडिपेंडन्ट पाथ च्या सेट मध्ये नसतो सेटमधील इतर पार्ट हा पाथ च्या लिनिअरली कॉम्बिनेशन द्वारे साध्य करता येणार नाही आणि इतर पाथ मध्ये इन्क्ल्युड नसलेली किमान एक एज असेल तर ही लिनिअरली इंडिपेंडन्ट पाथ ची व्याख्या आहे आता आपण एका लिनिअरली इंडिपेंडन्ट पाथ च्या सेटचे उदाहरण पाहू जर आपण पाथ च्या लिनिअरली इंडिपेंडन्ट सेटकडे पाहिले तर येथे आपल्याकडे 1 4 असल्यास जर 1 हा स्टार्ट नोड असेल आणि 4 हा टर्मिनल नोड असेल तर 1 4 हा पाथ आहे पाथ 1 2 3 4 हा देखील एक पाथ आहे परंतु ते लिनिअरली इंडिपेंडन्ट पाथ नाही कारण दुसरा पाथ खरोखर नवीन एज सादर करत नाही म्हणून प्रोग्रामद्वारे कोणताही पाथ जो इतर इंडिपेंडन्ट पाथमध्ये इन्क्लुड नसलेला असा किमान एक नवीन एज सादर करतो आपण त्याला इंडिपेंडन्ट पाथ असे म्हणू आता 5 लाईन्स किंवा 7 लाईन्स चा एक छोटा प्रोग्राम दिल्यास आपण कंट्रोल फ्लोव ग्राफ तपासून पाथ चा लिनिअरली इंडिपेंडन्ट सेट ओळखू शकतो परंतु जर प्रोग्राममध्ये 20 किंवा 30 नोड्स आणि 50 एजेस असतील तर ग्राफ पाहण्यासाठी आणि पाथ चा लिनिअरली इंडिपेंडन्ट सेट कोणता आहे हे शोधण्यासाठी ते अत्यंत कॉम्प्लिकेटेड होईल 20 स्टेटमेंट असलेल्या प्रोग्रामसाठी पाथ चा लिनिअरली इंडिपेंडन्ट सेट कोणता आहे हे ओळखण्यासाठी तुम्ही फक्त 1 किंवा 2 आठवडे घालवू शकता आणि म्हणून कोणीही पाथ चा लिनिअरली इंडिपेंडन्ट सेट ओळखण्याचा खरोखर प्रयत्न करत नाही परंतु आपण ही संकल्पना पाथ टेस्ट करताना वापरतो तर आपण पाथ टेस्ट कशी करू शकतो आपल्याकडे मॅककेबच्या सायक्लोमॅटिक मेट्रिक McCabe's Cyclomatic Metric ची कल्पना आहे कंट्रोल फ्लोव ग्राफ दिल्यास सायक्लोमॅटिक मेट्रिक कॉम्प्युट करणे खूप सोपे आहे आपण फक्त ग्राफचे ऑबझर्वेशन करून मेट्रिक कॉम्प्युट करू शकतो किंवा आपल्याकडे अशी साधने असू शकतात जी कंट्रोल फ्लोव ग्राफ वरून McCabe च्या सायक्लोमॅटिक मेट्रिक ला सहज कॉम्प्युट करू शकतात किंवा प्रोग्राम कोड दिल्यास ते स्वतः असे करू शकतात आवश्यक असल्यास कंट्रोल फ्लोव ग्राफ आणि McCabe च्या मेट्रिक ला कॉम्प्युट करू शकतात आणि तुम्हाला फक्त नंबर द्यावा लागतो आणि मॅक्केब मेट्रिक हा तुम्ही कंट्रोल फ्लोव ग्राफ च्या व्हिजुअल ऑबझर्वेशन द्वारे अगदी सहज कॉम्प्युट करू शकता तर मॅककेबचे मेट्रिक हे खरे तर लिनिअरली इंडिपेंडन्ट पाथ च्या संख्येवर इंडिपेंडंट आहे म्हणून जर आपल्याला मॅककेबचे मेट्रिक माहित असेल तर आपल्याला माहित आहे की प्रोग्राममध्ये जास्तीत जास्त किती पाथ शोधायचे आहेत जर McCabe च्या मेट्रिकने 10 ला 10 ने मूल्यमापन केले तर आपण जास्तीत जास्त 10 लिनिअरली इंडिपेंडन्ट पाथ शोधू शकतो म्हणून जर आपण मॅककेबच्या मेट्रिक ला कॉम्प्युट करू शकलो तर ते आपल्याला असे सांगते की पाथ कव्हरेज साध्य करण्यासाठी किमान किती टेस्ट केसेस आवश्यक असतील आता जर आपल्याकडे CFG असेल तर मॅककेबच्या मेट्रिक ला कॉम्प्युट कसे करायचे ते पाहूया जर आपण ग्राफ मधील एजेस ची संख्या वजा नोड्सची संख्या अधिक 2 मोजली तर आपल्याला सायक्लोमॅटिक मेट्रिक e n 2 मिळेल आपल्याला सायक्लोमॅटिक मेट्रिक मुळे दिलेल्या प्रोग्रामला ऑटोमेट करणे सोपे होईल आपण कंट्रोल फ्लोव ग्राफ सहजपणे काढू शकतो आणि कंट्रोल फ्लोव ग्राफ वरून आपण नोड्सच्या एजेस ची संख्या अधिक 2 ला कॉम्प्युट करू शकतो ज्यामुळे आपल्याला सायक्लोमॅटिक मेट्रिक मिळेल तर या ग्राफ साठी सायक्लोमॅटिक मेट्रिकमध्ये 7 एजेस आणि 6 नोड्स आहेत 7 6 2 3 आहेत सायक्लोमॅटिक मेट्रिक ला कॉम्प्युट करण्याचे इतर पाथ देखील आहेत त्यामुळे ज्या पद्धतीने आपण आता e n 2 कडे पाहिले ते ऑटोमेट करणे सोपे आहे आपण सामान्यत CFG ग्राफचे निरीक्षण करून सायक्लोमॅटिक मेट्रिक ला कॉम्प्युट करण्याचा एक पाथ देखील बघू शकतो आपण सामान्यतः निरीक्षण करून आणि ते सायक्लोमॅटिक कॉम्प्लेक्सिटी आहे हे ठरवू शकतो आपण ते कसे करू शकतो येथे आपण ग्राफ पाहतो आणि एकूण किती बाउंडेड एरिया आहेत तसेच किती बाउंडेड एरिया जो आपल्याला सायक्लोमॅटिक मेट्रिक देखील देतो आहे हे शोधून काढतो बाउंडेड एरियाची व्याख्या म्हणजे नोड्स आणि एजेस नी एन्क्लोझ केलेला एरिया होय क्रमाने ही संख्या e n 2 द्वारे मोजलेल्या एकाशी तंतोतंत जुळली पाहिजे तर बाउंडेड एरिया ची संख्या 2 आहे आणि सायक्लोमॅटिक कॉम्प्लेक्सिटी ही 3 आहे मॅककेबचे मेट्रिक त्या टेस्टिंग डिफिकल्टी आणि रिलाएबिलिटी ला दर्शविते येथे किती बाउंडेड एरिया आहेत तर येथे एक बाउंडेड एरिया आहे आणि येथे दुसरा एरिया आहे आपल्याला हे दिसेल तर येथे दोन बाउंडेड एरिया आहेत आणि म्हणून बाउंडेड एरिया ची संख्या अधिक 1 ही 3 इतकी आहे आणि ती e n 2 च्या अगदी समान आहे जे आपल्याला मूल्यमापन करून 7 623 हे मिळाले आहे तर बाउंडेड एरिया ची संख्या 2 आहे आणि सायक्लोमॅटिक कॉम्प्लेक्सिटी 3 आहे मॅककेबचे मेट्रिक ही टेस्टिंग डिफिकल्टी आणि रिलाएबिलिटी प्रोव्हाइड करते तर जर आपल्याला हे माहित असेल की प्रोग्रामसाठी सायक्लोमॅटिक मेट्रिक 50 आहे तर आपल्याला हे समजते की आपल्याला यासाठी किमान 50 टेस्ट केसेसची आवश्यकता आहे आणि आपल्याला हे देखील समजेल की हा प्रोग्राम अत्यंत कॉम्प्लिकेटेड आहे कारण हा करण्यासाठी 50 टेस्ट केसेस ची आवश्यकता आहे आणि म्हणून येथे हाय टेस्टिंग आवश्यक आहेत तसेच 50 टेस्ट केसेससह टेस्ट केल्यानंतरही येथे बग असण्याची शक्यता आहे तर 50 टेस्ट केसेससाठी McCabe चे मेट्रिक असे सूचित करते की तेथे खूप ब्रॅंचेस आहेत आणि हा कोड चांगला नाही सामान्यत कंपन्यांना कोड हा 10 McCabe च्या मेट्रिकपेक्षा कमी असणे आवश्यक असते तर e n 2 ची सायक्लोमॅटिक मेट्रिक कॉम्प्युट करण्याची पहिली पद्धत ऑटोमेट करण्यासाठी चांगली आहे एक छोटा प्रोग्राम लिहा जो e n 2 द्वारे सायक्लोमॅटिक कॉम्प्लेक्सिटी कॉम्प्युट करेल म्हणून आपण टेस्ट केसेसच्या संख्येचे इंडिकेशन देतो की इंडिपेंडन्ट पाथच्या कव्हरेजची ग्यारंटी देण्यासाठी हे डिझाइन केलेले आहे आणि सायक्लोमॅटिक मेट्रिक निश्चित करण्याचा हा आणखी एक पाथ आहे हा प्रोग्राम पहा CFG कडे पाहण्याची देखील गरज नाही फक्त प्रोग्राम व्हिजुअली इंस्पेक्ट करा किती ब्रँच एक्स्प्रेशन आहेत ते शोधा येथे प्लस 1 जे तुम्हाला सायक्लोमॅटिक मेट्रिक देखील देईल प्रोग्रॅमद्वारे हे पहा की येथे किती ब्रँच एक्स्प्रेशन आहेत तसेच किती टाईप चे स्टेटमेंट हे ते असताना आणि ते सायक्लोमॅटिक मेट्रिक असताना असेल परंतु आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे सायक्लोमॅटिक मेट्रिक जाणून घेणे गरजेचे आहे येथे किती पाथ आहेत हे आपल्याला माहित आहे तसेच किती लिनिअर इंडिपेंडन्ट पाथ आहेत परंतु आपल्याला स्वत पाथ माहित नाहीत आणि आवश्यक पाथची संख्या माहित असूनही CFG मधील कोडमधील ते पार्ट शोधणे कठीण होईल परंतु ते पाथ शोधण्यासाठी आपल्या टेस्टची आवश्यकता नाही पाथ टेस्टसाठी आपल्याला ते पाथ शोधण्याची आणि ते एक्झेक्युट करण्यासाठी टेस्ट केसेस लिहिण्याची आवश्यकता नाही आपण सामान्यपणे रँडम टेस्ट केसेससह प्रोग्राम एक्झेक्युट करतो परंतु आपण हे मेजर करण्याचा प्रयत्न करतो की ब्रँच काय आहे ते पाथ कव्हरेज काय आहे आणि जोपर्यंत आपण हाय पाथ कव्हरेज साध्य करतो तोपर्यंत आपण असे म्हणतो की पाथ कव्हरेज साठी पाथ टेस्ट केली गेली आहे तर सायक्लोमॅटिक कॉम्प्लेक्सिटी ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे कोडच्या क्वालिटी बद्दल ती असे सांगते की प्रोग्राम रिलीज झाल्यानंतर त्याची अंतिम रिलाएबिलटी काय असेल आणि टेस्ट एफर्ट आणि प्रोग्रामची टेस्ट घेण्यासाठी आवश्यक टेस्ट केसेसची किमान संख्या काय असावी म्हणून एक प्रॅक्टिकल पाथ टेस्ट जजमेंट एक्स्पेरियन्स आणि या निर्णयातून टेस्ट डेटाचा इनिशिअल सेट प्रोपोझ करतो तर आपल्याकडे डायनॅमिक प्रोग्राम अनालायझर नावाचे एक स्मॉल टूल आहे डायनॅमिक प्रोग्राम अनालायझर हे प्रत्यक्षात किती लिनिअरली इंडिपेंडन्ट पाथ कव्हर केले गेले आहेत हे दर्शविते आणि डायनॅमिक प्रोग्राम अनालायझर लिहिण्यासाठी असाइनमेंट म्हणून असे प्रोग्राम लिहिणे कठीण नाही तर एक छोटासा कोड चा वापर करून आपण एक प्रोग्राम लिहू शकतो त्याचा कंट्रोल फ्लो ग्राफ नोड्स हे प्रत्यक्षात स्टेटमेंट आहेत आणि आपल्याला माहित आहे की स्टेटमेंटच्या टाईप नुसार असलेल्या एजेस काय असतील आणि मग आपल्याकडे असणारा CFG प्रोग्राम सिक्वेन्स एक्झेक्युट करतो आपण टेस्ट केसेसद्वारे घेतलेल्या एजेस काय आहेत टेस्ट केसेसद्वारे एक्झेक्युट केलेल्या एजेस कोणत्या आहेत हे आपण मार्क करतो आणि जोपर्यंत टेस्ट केस किमान एक नवीन एज एक्झेक्युट करतो तोपर्यंत आपल्याला हे माहित होते की नवीन पाथ एक्झेक्युट केला गेला आहे दिलेला एक CFG जो तुम्ही प्रोग्राम कोडमधून सहज मिळवू शकता आपल्याला मॅककेबच्या मेट्रिकद्वारे पाथ ची संख्या माहित होते आणि नंतर आपण टेस्ट केस एक्झेक्युट केल्यानुसार हे निर्धारित करू शकतो की टेस्ट केसेसमध्ये समाविष्ट असलेल्या पाथ ची संख्या आपण ठरवू शकतो आणि नंतर आपण साध्य केलेली टक्केवारी पाथ कव्हरेज निर्धारित करू शकते पण अगदी छोट्या प्रोग्रामसाठी आपण प्रत्येक पाथ वर सक्तीने एक्झेक्युशन करण्यासाठी टेस्ट केसेस देखील तयार करू शकतो परंतु हे उघड आहे की हे मोठ्या प्रोग्राम साठी प्रॅक्टिकल नाही तर लहान प्रोग्राम्ससाठी आपण प्रथम लिनिअरली इंडिपेंडन्ट पाथचा सेट ठरवण्यासाठी सायक्लोमॅटिक कॉम्प्लेक्सिटी काय आहे हे प्रोपोझ करतो आणि नंतर टेस्ट केसेस डिझाइन टेस्ट केसेस प्रोपोझ करतो जे हे पाथ एक्झेक्युट करतील तर हे फक्त एक उदाहरण समान कोड आहे आणि नंतर आपण येथे असे पाहतो की दोन डिसिजन स्टेटमेंट आहेत आणि म्हणून तर याची सायक्लोमॅटिक कॉम्प्लेक्सिटी ही 3 आहे म्हणून आपण तीन पाथपर्यंत अशी अपेक्षा करू शकतो परंतु प्रत्यक्षात दोन लिनिअरली इंडिपेंडन्ट पाथ आहेत तर 1 2 3 5 1 6 आणि 1 2 4 5 1 6 म्हणून हे दोन इंडिपेंडन्ट पाथ आहेत आणि इतर कोणतेही पाथ त्या दोघांच्या पाथचे एकत्र किंवा लिनिअरली कॉम्बिनेशन आहेत तर आपल्याकडे टेस्ट केसेस x1 y1 x 1 y 2 इत्यादी असू शकतात जे लहान प्रोग्राम 3 लाईन्स किंवा 4 लाईन्स प्रोग्रामसाठी टेस्ट केसेस एक्झेक्युट करतील आपण सहजपणे CFG काढू शकतो आणि मॅककेबचे मेट्रिक शोधू शकतो जे आपल्याला टेस्ट केसेसच्या नंबर चा अप्पर बाउन्ड देते आणि नंतर आपण त्या टेस्ट केसेस लिहितो आणि पाथ एक्झेक्युट केले आहेत की नाही ते तपासतो आता आपण सायक्लोमॅटिक कॉम्प्लेक्सिटीचा इंटरेस्टिंग वापर पाहूया आपण हे आधीच पाहिले आहे की कोडसाठी मॅककेबचे मेट्रिक असे इंडिकेट करते की कोडची टेस्ट घेतल्यावर त्यामध्ये किती एरर असतील त्या कोडमध्ये किती एरर असतील हे देखील सूचित करते की हा कोड तिसऱ्या व्यक्तीला दिल्यास त्याला कोड समजून घेण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतील तर मॅककेबचे मेट्रिक हे प्रोग्रामच्या सायकॉलॉजिकल कॉम्प्लेक्सिटीचे किंवा या प्रोग्रामच्या डिफिकल्टी लेव्हल चे मेजर आहे म्हणून या कोड डेव्हलपमेंटशी संबंधित नसलेल्या इंडिपेंडन्ट व्यक्तीला तो द्या आणि त्याला कोड समजून घेण्यास सांगा हा कोड समजून घेण्यासाठी तुम्हाला जो प्रयत्न करावा लागेल तो सायक्लोमॅटिक कॉम्प्लेक्सिटी सह संबंधित होईल जर सायक्लोमॅटिक कॉम्प्लेक्सिटी 50 असेल तर त्याला कोड समजून घेण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल आणि जर ती 10 किंवा 5 किंवा 1 असेल तर त्याला कोड समजण्यासाठी खूप कमी वेळ द्यावा लागेल हे अस का घडते याचा एक भाग समजून घेण्यासाठी त्याला खूप वेळ द्यावा लागेल याचे कारण काय आहे जर सायक्लोमॅटिक कॉम्प्लेक्सिटी मोठी असेल तर त्याचे उत्तर असे आहे की कोड समजून घेण्यासाठी आपण कोडमधील सर्व लिनिअर इंडिपेंडन्ट पाथ शोधतो आपण फक्त आउटपुट पाहतो आणि कोणत्या इनपुटमधून हे कसे तयार होते हे पाहण्याचा आपण प्रयत्न करतो किंवा इतर अप्रोच मधून आपण याकडे पाहतो तर येथे इनपुट द्या आणि प्रोग्रामच्या या दोन्ही टाईप मध्ये आउटपुट काय येते आहे ते अंडरस्टॅंड करा या प्रोग्रॅम मध्ये आपण नकळतपणे पाथ पार करतो म्हणून कोड समजून घेण्यासाठी आपल्याला प्रोग्रामद्वारे सर्व पाथ पार करावे लागतील आणि जर पाथ अधिक स्पष्टपणे असतील तर कोडमधील सर्व पाथवर जाण्यासाठी बराच वेळ घालवावा लागेल त्यामुळे आपण हे सेशन या टप्प्यावर थांबवू आणि आपण पुढील सेशन मध्ये हे सुरू ठेवू